तर या कोर्समध्ये आम्ही आतापर्यंत अशी काही तंत्रे पाहिली आहेत जिथे आपण फिसिकल रचना प्रक्रियेसाठी डिझाइन प्रवाहात सिन्थेसिस टाईम वर चालणारी मर्यादा वापरु शकता तर या व्याख्यानात आपण आणखी काही तंत्रे शोधत आहोत ज्या वापरल्या जाऊ शकतील ज्यांची मी आधी चर्चा केली नाही म्हणूनच आम्ही टाईम अनुकूलन करण्यासाठी काही संकीर्ण दृष्टिकोण म्हणून संदर्भित करतो चला काही तंत्रे पाहू या ज्या सराव केलेल्या काही अतिशय उपयुक्त तंत्रे आहेत त्यास एक रिटायमिंग आणि उपयुक्त क्लॉक स्क्यू म्हणून संदर्भित करतात आता रिटायमिंग आणि उपयुक्त क्लॉक म्हणजे ते म्हणतात की आपण सर्किट नेटलिस्टमध्ये काही प्रकारचे बदल करता जेणेकरुन टाईमची आवश्यकता पूर्ण व्हावी जे आपण आधी पाहिल्या असलेल्यापेक्षा भिन्न आहे जसे की आम्हाला सर्किट नेटलिस्ट दिले जाते आणि आमच्याकडे काही टायमिंग पॅरामीटर्स किंवा अकोस्टिकस पूर्ण केले जाते त्यातील काही उल्लंघने आहेत यापूर्वी आम्ही पाहिले आहे की आम्ही गेटचे आकार वाढवू शकतो शक्यतो बफर घालून ओळीचा डिलेज कमी करू शकतो मग फॅनिन आणि फॅनआऊटची पुनर्रचना करण्यासारख्या विविध तंत्रे देखील वापरु शकतो त्यानंतर सर्किटचे मार्ग गेट स्तरावरील नेटलिस्टमध्ये काही सरलीकरण किंवा बदल करण्यासाठी बुलियन अलजेब्रा नियम वापरुन गेट्सची प्रत बनवणे किंवा क्लोनिंग करणे परंतु सर्किटच्या स्ट्रक्चरल स्तरावर काम करणारी काही इतर तंत्रे देखील आहेत आणि त्यामध्ये काही प्रसारित करतात जेणेकरून डिलेज संबंधित काही अडचणी ज्यामुळे अन्यथा समाधान होत नाही त्यांना समाधान मिळेल चला तर मग रेटायमिंग होण्याची संकल्पना पाहू तर येथे आपल्याकडे एक अगदी सोपी उदाहरण आहे आपण स्वतःच या उदाहरणासह स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूया आपण पहाल की 3 फ्लिप फ्लॉप आहेत क्लॉक सिग्नल या सर्व 3 फ्लिप पॉपवर येत आहे आणि त्या दरम्यान काही गेट स्तरीय संयुक्त सर्किट आहेत तर मी पुन्हा हे सर्किट पुन्हा रेखाटू तर मी येथे सांगत आहे हे 3 फ्लिप फ्लॉप आहेत तर आपण येथे जे सांगत आहात ते येथे इनपुट येत आहे आऊटपुट 3 इनपुट गेट वर येत आहे समजा म्हणजे तेच उदाहरण मी वापरत आहे हे येत आहे कोणत्या प्रकारचे गेट महत्वाचे नाही हे इनपुट करा हे मी येथे परत इनपुटवर येत असल्याचे दर्शवित नाही तर समजा तेथे आणखी एक गेट आहे जो दुसर्या गेटकडे येत आहे जो येथे येत आहे स्लाइड्स मध्ये सांगितल्या प्रमाणे या गेट्सचा डिलेज आपल्याला असे म्हणूया की हे 6 आहे हे 4 आहे हे 2 आहे हे 4 आहे आणि हे 4 आहे आणि क्लॉक सिग्नल सर्वांना दिले जात आहे 3 फ्लिप पॉप आता प्रश्न असा आहे की जेव्हा आपण क्लॉकाच्या सिग्नलबद्दल बोलत असतो तेव्हा कालावधी किती असावा जेव्हा येथे आपण येथे काही गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहोत कारण आपला लक्ष केंद्रित करण्याचा मुद्दा थोडा वेगळा आहे आम्ही सेटअप टाईमकडे दुर्लक्ष करत आहोत टाईम धरा आम्ही क्लॉकातील स्कूकडे देखील दुर्लक्ष करीत आहोत कारण यापूर्वी आपण पाहिले आहे की हे काय आहे आणि आपण हे कसे हाताळू शकतो या गोष्टींमधून उद्भवणार्या भिन्न अडचणी काय आहेत तर आपण येथे असे गृहीत धरत आहोत माझा अर्थ असा आहे की क्लॉकाच्या एजा धारदार आहेत क्लॉकाच्या संक्रमणाने सर्व काही घडते समजा ते क्लॉकाच्या अग्रगण्य एजावर होतील म्हणून आम्ही पाहिले आहे की या रजिस्टरच्या संदर्भात हस्तांतरण पातळीची नेटलिस्ट या वेगळ्या डिलेज दर्शविली जाते की क्लॉकाचा कालावधी किती असावा आता एक गोष्ट आपण ताबडतोब पाहू शकतो की या सर्किटमध्ये 2 एकत्रित विभाग आहेत पहिल्या पथात 12 डिलेज आहे दुसर्या मार्गावर 8 ची डिलेज आहे तर योग्य ऑपरेशनसाठी या टाईमस हा कालावधी असावा कमीतकमी 12 च्या बरोबर मी पुन्हा सेटअप होल्ड आणि क्लॉक स्क्यू याकडे दुर्लक्ष करीत आहे तर वास्तविक टाईम या सर्व गोष्टी 12 अधिक असेल तर याकडे दुर्लक्ष करून कालावधी कमीत कमी 12 असावा कारण जर तो 12 वर्षांपेक्षा कमी असेल तर पुढील टप्पा ठीक होण्यापूर्वी एकत्रित सर्किटचा हा पहिला संच आपले कार्य पूर्ण करणार नाही आता मुद्दा असा आहे की आपण या स्तरावर रचना दिसल्यास आपण काय करू शकता जसे आपण एखादे निरीक्षण करू शकता तसेच मला असे दिसते की एकत्रित तर्कशास्त्र येथे एकसारखेपणाने वितरित केलेले नाही येथे 12 ची डिलेज आहे 8 ची डिलेज आहे तर फुंकशनॅलिटी बदलल्या शिवाय किंवा त्यामध्ये बदल न करता आपण या बाजूच्या फ्लिपच्या बाजूने काही गेट्स या बाजूला हलवू शकतो तर ही शक्यता आहे उदाहरणार्थ याच उदाहरणात आपण हे करूया हा बदल करण्याचा प्रयत्न करूया समजू की तेच 3 फ्लिप फ्लॉप आहेत परंतु आपण बदल करत आहोत की येथे या 3 गेटऐवजी आम्ही फक्त 2 फाटक येथे ठेवत आहोत आणि हा गेट जो तिथे होता आम्ही तो येथे हलवत आहोत असे काहीतरी तर जर आपण हे केले तर आपल्याला काय फायदा होत आहे आपण या उदाहरणासाठी किमान पाहू शकता येथे डिलेज 6 अधिक 4 10 आहे येथे ते 4 अधिक 4 8 आहे आणि या गेटची डिलेज 2 होती तर आता डिलेज एकसमान संतुलित होत आहे हे देखील येथे 10 आहे येथे देखील 10 आहे तर आपल्याकडे असे दृष्य आहे की क्लॉक कालावधी T पूर्वी 12 होता कारण जास्तीत जास्त डिलेज 12 होता म्हणून आम्ही त्यास खाली आणू शकलो ठीक नाही म्हणजे काही हार्डवेअर जोडून फक्त एक गेट आम्ही सर्किटच्या या भागावरून सर्किटच्या या भागात हलविला सर्किटचा डिजिटल भाग जेव्हा आपल्याला आढळतो तेव्हा डेटाच्या विशिष्ट मार्गात अशा प्रकारचे सर्किट जेथे असंख्य फ्लिप पॉप किंवा स्टोरेज सेल्स असतात त्या दरम्यान एकत्रित सर्किट असतात तर सर्किटची फुंकशनॅलिटी सुधारित केल्याशिवाय किंवा बदलल्याशिवाय काही गेट्स किंवा सर्किट फ्लिप फ्लॉपच्या आसपास हलविणे शक्य आहे अर्थात नक्कीच जर या फ्लिप फ्लॉपचे आउटपुट कुठेतरी इतर फॅनिन बाहेर जात असेल तर त्या फॅनआउट कनेक्शन आपल्याला त्यानुसारच सुधारित करावे लागेल तर रीटायमिंग एक सोपी तंत्रे आहे कारण जसे की आपण या उदाहरणाद्वारे स्पष्ट केले आहे की क्लॉक सायकल टाईम पूर्वीची 12 होती आम्ही त्यास दहा आणू शकू फाईन तर स्लाइड मध्ये हेच दाखवले आहे तर मग आपण काय केले तर पूर्वी हे 12 होते आता हा गेट्स येथे हलवून नवीन क्लॉक सायकल टाईम 10 होईल आता क्लॉकातील घट्ट स्क्यूची आणखी एक महत्वाची गोष्ट आहे चला तर मग हे आकृती पुन्हा पाहू तर मी हे आकृती स्पष्ट करते मी पुन्हा स्लाइडवर परत जाते तुम्ही येथे पहा हा सर्किट आहे जेथे संयोजित सर्किट संतुलित नाही तर आपण काय म्हणत आहात हे आम्ही सांगत आहोत की येथे आपण पाहता की एक संयुक्त भाग आहे ज्याचा डिलेज 12 होता हा 8 होता आणि असे गृहीत धरले की क्लॉकाची स्क्यू नाही क्लॉक सायकल टाईम 12 असा अंदाज केला गेला जास्तीत जास्त पीस बरं आता आपण काय म्हणत आहात की आपण मुद्दाम सर्किटमध्ये थोडा डिलेज घालू शकतो उदाहरणार्थ कसे म्हणायचे आहे आम्ही जाणीवपूर्वक येथे डिलेज परिचय देतो म्हणून पहा डिलेज लावण्याचे बरेच मार्ग आहेत जसे आपण फक्त एक बफर ओळखू शकतो फक्त आम्ही इनव्हर्टरची एक जोडी ओळखतो आम्ही एक लांब झिगझॅग वायर ओळखतो जो एक आपसात डिलेज होईल डिलेज लावण्याचे बरेच मार्ग आणि बरेच मार्ग आहेत तर आपण जे म्हणत आहात ते असे आहे की क्लॉक ज्याठिकाणी येत आहे त्या एका फ्लिप फ्लॉपमध्ये आम्ही मुद्दाम स्क्यूची ओळख करुन देत आहोत डिलेज लावून देत आहोत मी काय म्हणत आहे असे समजा की आपण मुद्दाम येथे डिलेज करीत आहोत तर अधिक 2 डिलेज सांगा तर आता काय होईल ते पाहूया चला काही नावे ठेवू कारण या 2 फ्लिप फ्लॉप प्रश्नांमध्ये आहेत आपण हे क्लॉक म्हणजे क्लॉक 1 आहे असे समजू या याला आपण क्लॉक 2 म्हणू तर काय होते ते पाहू मी पुन्हा येथे कसरत करू तर क्लॉक 1 काय म्हणेल क्लॉक 1 यासारखे होते येत आहे क्लॉक 2 काय येथे क्लॉक 1 a आहे यास 2 a डिलेज होत आहे तर क्लॉक 2 काय असेल क्लॉक 2 मध्ये यापूर्वी टाईमच्या युनिटद्वारे एज येत आहेत हे बरेच आहे 2 तर हे आणि हे येत आहे तर हे बरेच आहे 2 आता यामुळे आपल्या सर्किट कामगिरीवर आणि ऑपरेशनवर काय परिणाम होतो ते पाहू या तुम्ही पाहता हा माझा सर्किट होता प्रथम आपण असे समजू या की टाईम 0 पासून सुरू करू या जिथे आपण असे समजू या फ्लिप फ्लॉप आउटपुटमुळे येथे काही डेटा तयार झाला आहे तर क्लॉक 1 मी काय म्हणत आहे ते म्हणजे क्लॉक 1 आम्ही जाणीवपूर्वक 2 डिलेज उत्पन्न करीत आहोत आता हा माझा आहे आता टाईम 0 बरोबर 0 असे समजू ही माझी टाईम t बरोबर 0 आहे जिथे आपण Q येथे हा डेटा तयार केला आहे आता या टप्प्यावर काय होते ते पाहू हा डेटा जो आहे तो हा नंतरच्या इनपुटवर उपलब्ध आहे आता टाईम 12 नंतर काय होईल आणि हे समजू आपला क्लॉक कालावधी 10 आता 12 आहे असे समजू तर आपला क्लॉक कालावधी हा 10 आहे जो आपण प्राप्त करू इच्छित आहोत यापूर्वी आम्ही ते गेट फिरवून केले होते परंतु हे आपण येथे 10 पाहू या आता ही टाईम Q बदलत t 0 च्या बरोबर आहे तर टाईमानंतर 12 चे हे इनपुट तयार असावे तर ते 12 म्हणजे काय हे D आहे 2 हा मी तयार केलेला स्केव आहे हे क्लॉक 1 नंतर 10 च्या नंतर येणार आहे तर येथे हा बिंदू t बरोबर 12 इतका आहे तर या t बरोबर 12 च्या बरोबर हा डेटा तयार असावा जेव्हा जेव्हा हे क्लॉक एज क्लॉक 1 येते तेव्हा हा डेटा आधीच तयार असतो तर कोणतीही अडचण ठीक नाही आता दुसरा पहा म्हणून जेव्हा जेव्हा हे क्लॉक 1 एज येते तेव्हा आपण आधीचे हे क्लॉक 1 एज एजवर येऊ हे फ्लिप फ्लॉप आपला डेटा संचयित करत आहोत चला तर वेगळा रंग वापरू तर डेटा येथे साठवला जाईल हे येथे सांगू आता या सर्किटला मोजण्यासाठी 8 युनिट टाईमची आवश्यकता आहे तर 8 इकाई नंतर या बिंदूपासून ते आतापर्यंत 8 आहे तर आपण क्लॉक 2 एज येईपर्यंत पहाल या टाईम 8 आहे म्हणून जेव्हा क्लॉक 2 येतो तेव्हा हा डेटा आधीच येथे आला आहे तर तुम्ही येथे योग्य पद्धतीने लचिंग करीत आहात तर तुम्ही पाहता की ही सर्किट उत्तम प्रकारे कार्य करते या क्लॉका 1 मध्ये फक्त 2 युनिटची डिलेज जोडून आम्ही हे गेट्स उजवीकडे न हलविता संतुलन साधण्यास सक्षम आहोत हे असे काहीतरी आहे ज्याला उपयुक्त स्के म्हणतात म्हणून आम्ही सर्किटमध्ये मुद्दाम स्क्यू ओळखत आहोत जसे की सर्किट वेगवान कार्य करू शकेल जसे की आपण स्पष्ट केलेल्या उदाहरणांप्रमाणे सर्किट 12 ऐवजी वेगवान क्लॉकासह कार्य करू शकते आम्ही 10 च्या क्लॉक कालावधीसह कार्य करण्यास सक्षम होतो चला परत येऊ तर थोडक्यात सारांश येथे आपण असे म्हणत आहात की आम्ही या प्रकरणात क्लॉक सिग्नलमध्ये स्क्यू जोडत आहोत दुसरा एक मध्यम म्हणून मी सांगितल्याप्रमाणे बरेच मार्ग आहेत आपण सिग्नलला डिलेज करण्यासाठी काही बफर परिचय देऊ शकता आपण काही फॅनआउट्स जोडण्याऐवजी काही डमी कॅपेसिटिव्ह लोड देऊ शकता याचा अर्थ असा की येथे काही भार आपण येथे सिग्नल कमी करण्याचा किंवा स्निक करणे एक झिगझॅग कनेक्शन बनवा तर अशाप्रकारे परस्पर संबंधातील डिलेज अधिक लांब होईल असे केल्याने मी त्या टाईमच्या आकृत्याद्वारे दाखविल्याप्रमाणे सायकलची टाईम 10 चांगली होईल आता आपण मोठ्या कॅपॅसिटन्ससचा ड्रायव्हिंग करून आणखी एक उप समस्या पाहूया तर आपण असे सांगू की आम्ही बफर म्हणून इनव्हर्टर वापरत आहोत तर आपण या CMOS स्तरावरील आकृती पाहू येथे आमच्याकडे CMOS इन्व्हर्टर आहे येथे आमच्याकडे आणखी एक CMOS इन्व्हर्टर आहे असे म्हणू या की ही इन्व्हर्टर हे इन्व्हर्टर बरोबर चालवित आहे आणि याचा अर्थ आउटपुट लोड कॅपेसिटन्स म्हणजे CL आणि आपणास पूर्वीचे आठवते आम्ही असे म्हटले आहे की हे N टाइप आणि P टाइप ट्रांजिस्टर आकारात अंदाजे समान आहेत परंतु मी असेही म्हटले आहे की P आणि ट्रान्झिस्टरच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक हालचालींमध्ये फरक आहे तर आपण असे म्हणूया की आकार 1 आणि कॅपिटल A आहेत जेथे A हे 1 1 किंवा 1 2 सारखे काहीतरी मोठे आहे आणि हा सीन या सर्वात लहान इनव्हर्टरचा बेस कॅपेसिटन्स मूल्य दर्शवितो या सर्वात लहान इनव्हर्टरमध्ये 1 आणि A चे आकार खेचणे आणि खाली आणणे शक्य आहे या सर्वात लहानसाठी गेटच्या कपॅसिटीन्सची बेरीज आपण याला Cin असे म्हणतो तर या प्रकारचे इनव्हर्टर म्हणजे ड्राईव्हिंग म्हणजे दुसरे इन्व्हर्टर जे मोठे आहे हे गेट मोठे आहे जसे आपण कॅपिटल U आणि U टाईम A पाहत आहात तर आम्ही या दोन्ही इन्व्हर्टरन U टाईम मोठे केले आहे तर हे इन्व्हर्टर U युनिट्स जास्त असलेल्या करंटला चालवू शकतो कारण रेझिस्टेन्स U पेक्षा कमी आहेत ते विस्तीर्ण आहेत ते U टाईम विस्तृत आहेत म्हणूनच त्यांचे प्रतिरोध मूल्य U द्वारा R विभाजित होईल तर RC द्वारे U चार्जिंग डिस्चार्जिंग U कालावधी अधिक वेगवान होईल म्हणून मी प्रतिरोध केला असेल तर एकूण चार्जिंग आणि डिस्चार्जिंग टाईम असेल तर असे समजू या की एकूण आउटपुट लोड कॅपेसिटन्स या किमान बेस कॅपेसिटन्स Cin पेक्षा दहा पट कॅपिटल X आहे तर X एक घटक आहे तर यासंदर्भात इनव्हर्टरच्या या जोडीचा एकूण प्रसार डिलेज काय असेल याचा अंदाज करण्याचा प्रयत्न करूया तर मी फक्त अभिव्यक्ती लिहित आहे त्या अर्थाने समजते की नाही ते आपण पहात आहात म्हणून संपूर्ण डिलेज त्याला कॅपिटल D म्हणू मी लिहीत आहे जिथे tp हा डिलेज आहे tp ला मूलभूत इन्व्हर्टर डिलेज म्हणून संबोधले जाते याचा अर्थ असा की सर्वात लहान इनव्हर्टरचा डिलेज समान लोड चालवित असताना मूलभूत इनव्हर्टर डिलेज याचा अर्थ मूलभूत इन्व्हर्टर डिलेज म्हणजे एक इनव्हर्टर ज्याचे इनपुट कॅपेसिटन्स मी म्हटले होते त्याप्रमाणे आम्ही सर्वात लहान Cin असल्याचे गृहित धरतो तर आपण असे गृहित धरत आहोत की आउटपुट कॅपेसिटन्स देखील Cin आहे तर तो आणखी एक गेट चालवित आहे जी अगदी लहान आकारात आहे ज्याला आपण tp म्हणत आहात आता हे समजून घेण्याचा प्रयत्न करू या tp ने U गुणाकार कसे येत आहे आपण पुन्हा स्लाइडवर पहा आपल्याला दिसेल की प्रथम इनव्हर्टर एक कॅपेसिटन्स चालवित आहे हे कॅपेसिटन्स हे U पटीने मोठे आहे तर हा डिलेज फक्त tp चा होणार नाही परंतु चार्जिंग आणि डिस्चार्जिंगला U पट जास्त टाईम लागेल कारण कॅपेसिटन्स व्हॅल्यू बरोबर असेल हे आहे म्हणूनच हे मूलभूत इन्व्हर्टर डिलेजने U गुणाकार होईल आणि दुसर्याचे काय आपण पहात असलेला दुसरा दुसरा ट्रान्झिस्टर U पटीने मोठा आहे आणि तो बराच ड्रायविंग लोड आहे तर किती असेल याचा अर्थ मूलभूत इन्व्हर्टर डिलेज किती टाईमा आवश्यक असेल ते होईल कारण जितका मोठा U कमी असेल तितका टाईम जितका जास्त असेल तितका X जितका जास्त टाईम असेल तितकाच आपण अंदाज लावू शकता तर या इन्व्हर्टरसाठी हे CL चालविण्यास डिलेज होईल आता आपण किमान D शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत U D चे कॅपिटल किमान किती असेल मग आम्ही काय करू आम्ही U च्या संदर्भात D मध्ये फरक करतो तर ते किती असेल कमीत कमी मूल्य शोधण्यासाठी आम्ही याला 0 च्या समतुल्य ठरवू तर आपण त्यातून आपण सोडवल्यास आपण त्या सोडवतो बरं किंवा हे X चे इष्टतम मूल्य आहे जर आपण या मूल्याऐवजी दुप्पट फरक केला तर तुम्हाला ते सापडेल याचा सकारात्मक अर्थ होईल ज्यायोगे हे जास्तीत जास्त नाही डिलेज कमी करण्यासाठी U चे मूल्य म्हणून निवडले पाहिजे हे एक अतिशय मनोरंजक समीकरण आहे हे असे म्हणते की जर आपल्याकडे असे परिस्थिती असेल जेथे आपण कॅपेसिटिव लोड चालवित असाल आणि आपल्याकडे एक ट्रान्झिस्टर जरा ट्रान्झिस्टर असेल तर U चे मूल्य किती असावे ते असावे मग एकूण डिलेज कमी केला जाईल तर मी येथे असे म्हणतो आहे की CL चालविण्याकरिता आम्ही इनव्हर्टरची जोडी वापरत आहोत जसे की आपण कल्पना करू शकता एक लहान इनव्हर्टर एक मोठा इन्व्हर्टर तर मोठा इन्व्हर्टर आकार असावा आता आपण अधिक सामान्य प्रकरण पाहू या जेथे आपण 2 इन्व्हर्टर वापरत नाही परंतु बफर्सचा कॅसकेड आहात आपण पाहत आहात की सामान्यत प्रत्यक्षात हेच केले जाते मोठा कॅपेसिटिव्ह लोड करण्यासाठी आम्ही बफरचा कॅसकेड वापरतो तर त्यातील प्रत्येक U पटीने मोठा असेल जर प्रथम इनव्हर्टर 1 च्या आकाराने सर्वात लहान असेल तर हे U आकार आकार शेवटचे असेल तर जर CL ही संपूर्ण क्षमता आहे तर आणि Cin इनपुट कॅपेसिटन्स आहे तर CL निश्चित केले आहे आपण परिभाषित कसे हे आहे U तर या प्रकरणात पुन्हा त्याच गोष्टीचे सर्वात चांगले मूल्य काय आहे U ते शोधण्याचा प्रयत्न करूया तर हा संपूर्ण डिलेज कमी केला आहे आता आपण हे पहिलेच पाहिले आहे की येथून आपण असे गृहित धरले की CL होईल तर तिथून आपण एन काय असेल ते लिहू शकता N असेल ही N आहे आणि हे 1 आणि डिलेज एकूण आहे या प्रकरणात पुन्हा एकूण डिलेज किती असेल आपण येथे पुन्हा या आकृतीकडे पहाल येथे प्रत्येक इन्व्हर्टर दुसरा इन्व्हर्टर ड्राईव्ह करीत आहे जो U टाइम मोठा आहे 1 मध्ये U स्क्वेअर मध्ये U तर म्हणून प्रत्येक इन्व्हर्टर दुसर्या इन्व्हर्टर ड्राईव्ह करीत आहे जे U पट जास्त आहे म्हणजेच अस्वस्थ डिलेज tp 0 tp असेल आपण म्हणू शकता हे होईल U हे असेल हे पुन्हा होईल कारण येथे प्रतिकार कमी आहे U त्यापेक्षा कॅपेसिटन्स पटीने जास्त आहे तर त्याद्वारे U गुणाकार होईल एक U रद्द होईल तो U टाईम होईल तर संपूर्ण डिलेज होईल जर आपण येथे N ची व्हॅल्यू बदललात तर तुम्हाला हे दिसेल आणि tp हे कॉन्स्टेंट आहेत म्हणून मी त्यांना फक्त एक K म्हणून लिहीत आहे हे असे एक समीकरण होईल तर पुन्हा तुम्ही D कमीतकमी करण्याचा प्रयत्न करीत आहात U च्या संदर्भात तुम्ही पुन्हा D चे अंतर करता तर हे K स्थिर आहे तर हे भागाकार 1 मैनास U डेरिव्हेटिव्ह असेल हे 0 असेल तर आपण सोडवले तर हे 1 होईल 1 च्या बरोबर आता आपण व्युत्पन्न घेतला आहे म्हणून याचा अर्थ आपण बेस e असे गृहित धरले आहे तर तुम्ही अंदाजे U टू e नेपेरियन बेस म्हणू शकता तर U ची इष्टतम मूल्य e असावी तर इथे तुम्हाला हे समीकरण मिळेल आता आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे मी हे आधी नमूद केले आहे की आपण रिपीटर सह RC डिलेज कमी करू शकता आता मी नमूद केले की या चौकोनाच्या लांबीच्या रेषेसह एकूण डिलेज म्हणजे ते अंतरांच्या चौकोनासारखे आहे तर जर आपल्याकडे लांबी 2 ची ओळ असेल तर डिलेज 2 चौरस 4 असेल परंतु जर आपण ब्रेक वायर दरम्यान 2 टाईम रिपीटर वापरला तर ते 1 चौरस अधिक 1 चौरस असेल तर 4 ऐवजी डिलेज आता 2 होईल म्हणून दरम्यान पुन्हा रिपीटर सादर करून संपूर्ण डिलेज कमी केला जाऊ शकतो तर रिपीटर असे असतात रिपीटर हे काही मजबूत ड्रायव्हर्स नसून ते इन्व्हर्टर किंवा इनव्हर्टरची जोडी असू शकतात ज्याचा उपयोग वायर्सचा छोटा विभाग चालविण्यासाठी केला जाऊ शकतो जसे मी येथे एक लांब वायर म्हटले आहे की आपण विभाजित करा त्याचप्रमाणे येथे मी घातलेली अनेक रिपीटर आहेत त्यामुळे या वायर्स पैकी प्रत्येक जर एकूण प्रतिकार कॅपिटल R होते तर मी त्यांना M M असे विभाग R मध्ये M R ने M R ने M द्वारे विभागले आहे त्याचप्रमाणे कॅपेसिटी देखील M ने C C ने M कमी होत आहे एकूण डिलेज कमी होईल तर आता प्रश्न उद्भवतो की रिपीटर किंवा कॅसकेड बफर वापरायचे की नाही कारण दोन्ही पर्याय तिथे आहेत रिपीटर सामान्यत लांब रेषा चालविण्यास वापरतात जिथे RC डिलेज वरचढ ठरतो तर जर आपण रेषा लहान भागांमध्ये खंडित केली तर डिलेज कमी होईल आणि सामान्यत रीपीटर आकारात एकसारखे असतात परंतु कॉन्ट्रास्टमध्ये जेव्हा कॅपेसिडन्स खूप जास्त असतो तेव्हा कॅस्केड बफर वापरला जातो आणि पॅरासिटिक प्रतिकार सामान्यत खूपच कमी असतात परंतु येथे लांब आरसी ओळींसाठी पॅरासिटिक प्रतिकारांना महत्त्व प्राप्त झाले आहे तिथे आपण रिपिटर्स वापरता परंतु अशा प्रकारच्या प्रकरणांसाठी आपण लोडच्या सुरूवातीस सर्व बफर ठेवू शकता आणि आपण ताबडतोब ते चालवू शकता परंतु आपल्याकडे संयोजन एक लांब लाईन असल्यास शेवटी शेवटी एक मोठा लोड कॅपेसिटिव लोड असतो मग आपल्याकडे असे काहीतरी असू शकते आपल्याकडे शेवटी एक लांब ओळ असल्यास तेथे एक मोठा कॅपेसिटीव्ह लोड आहे त्यांना हे बेगगिंग मागताना कॅसकेड बफर असू शकतो आणि नंतर हे चालविण्यासाठी शेवटी कॅसकेड बफर असू शकतो तर हे कॅस्केड बफर आपल्याला मोठ्या कॅपेसिटिव्ह लोडशी सामना करण्यास मदत करेल आणि हे इंटरमीडिएट रिपीटर आपल्याला या दीर्घ इंटरकनेक्शन लाइनचे एकूण RC डिलेज कमी करण्यात मदत करेल कारण हा एक दीर्घ परस्पर संबंध असू शकतो तर खरं तर हे तंत्र आहे आपण त्यापैकी कोणतेही संयोजन वापरू शकता आपल्याकडे ही 2 तंत्रे एक आहेत रेपीटर वापरुन दुसरी कॅस्केडेड बफर वापरुन उच्च कॅपेसिटिव्ह लोड चालविण्याकरिता कॅस्केडेड बफर वापरावे लागतील लांब रेषा चालविण्यासाठी रिपीटर वापरला जावा तर शेवटी आपल्याकडे उच्च कॅपेसिटन्स लोडसह एक लांब ओळ असेल तर आपल्याला 2 चे मिश्रण वापरावे लागेल तर यासह आम्ही या व्याख्यानाच्या शेवटी येऊ